चौथ्या आठवड्याच्या तिसर्या पाठांमध्ये प्रिय विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या मॉड्यूलमध्ये आम्ही क्रोमेटिक्स ओल्फॅक्टिक्स तसेच शारीरिक दिसणे या सर्व घटकांच्या महत्व देहबोलीचा भाषेतून दुसऱ्या लोकांना समजून घेण्यात यामुळे कशी मदत होते ते हे बघू या क्रोमेटिक्स तसेच ऑफॅक्टिक्स अलीकडेच संवादाच्या गैर मौखिक पैलूंची उपश्रेणी म्हणून उदयास आली आहेत रे बर्डविस्टल किंवा हॉल एस्टेराच्या प्रारंभिक चर्चेत त्यांचा समावेश नव्हता क्रोमेटिक्स म्हणजे ज्याप्रकारे आपण वेगवेगळ्या रंगांना प्रतिसाद देतो त्याचा अभ्यास आपला व्हिज्युअल सेन्स सक्रिय रीतीने तसेच निष्क्रीय मार्गाने वापरला जातो क्रोमॅटिक्स हा आमचा रंगांद्वारे संदेश पाठविण्याचा संवाद आहे देहबोली संप्रेषणाची ही एक महत्वाची बाब आहे परंतु अद्याप या क्षेत्रात बरेच काम केले गेले नाही आपला व्हिज्युअल सेन्स एक सक्रिय तसेच निष्क्रिय मार्गाने वापरला जाऊ शकतो आणि म्हणूनच देहबोलीच्या इतर बाबींप्रमाणे जवळजवळ त्वरित आणि अवचेतन रीतीने तो प्रतिसाद देत असतो रंगांचे सांस्कृतिक अर्थ देखील असतात आणि ते भिन्न वैशिष्ट्ये आणि भिन्न संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या समाजांचे प्रतिनिधित्व करतात एखाद्या रंगाला एखाद्या विशिष्ट संस्कृती विशिष्ट अर्थ असू शकतो परंतु इतर संस्कृतीत मात्र त्याची वेगळी व्याख्या होऊ शकते उदाहरणार्थ विशिष्ट देशांमध्ये काळा हा शोक प्रकट करण्याचा रंग आहे तर काही विशिष्ट देशांमध्ये अशा दुखी आणि दुर्दैवी प्रसंगी पांढरा रंग वापरतात परस्पर आणि व्यवसाय संप्रेषणाच्या संदर्भात या निष्कर्षांना प्रतिसाद देण्याचे दोन मार्ग असू शकतात त्यामध्ये आपण रंगाची व्याख्या कशी करतो आणि त्याला कसा प्रतिसाद देतो हे जाणून घेणे महत्वाचे आहे मुख्यतः आम्ही आपल्या सभोवतालचे रंग आणि जागेची रचना उदाहरणार्थ कार्यालयाची जागा रंगाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच आम्ही असे म्हणू शकतो की व्यवसायात किंवा व्यावसायिक जगात रंगाची एक विशिष्ट शक्ती आहे हे विपणन मध्ये विशेषतः दृश्यमान आहे जेथे रंग ब्रँडचा लोगो आणि व्हिज्युअल ओळख प्रबळ सादर करण्यासाठी वापरले गेले आहे जरी आम्ही ब्रँड्स लोगोकडे पाहिले तरीही व्हिज्युअल संकेत आकार संख्या विशिष्ट शब्दांचे भिन्न प्रकार आहेत हे सर्व त्या मध्ये असून सुद्धा आपल्या स्मरणात सामान्यतः त्याचा रंग राहतो आणि म्हणूनच म्हणतात रंगाचा वापर 80 टक्क्यांपर्यंत ब्रँड ओळख वाढवितो व्यावहारिक स्तरावर आम्हाला आढळले की एका ब्रँडमध्ये रंगांचा हुशारीने आणि विचारपूर्वक केला गेलेला वापर गर्दीतही त्या ब्रँडला वेगळी विशिष्ट ओळख देतो ब्रँड आणि रंग हिंग्जमधील संबंध या परिस्थितीत तो रंग तंतोतंत योग्य असल्याचे समजते रंग केवळ विपणनासाठी महत्वाचे नाहीत परंतु आमच्या कपड्यांमध्ये आमच्या अॅक्सेसरीजचीअर्थातच अलंकाराची निवड किंवा ज्या प्रकारे आम्ही आमच्या भेटवस्तू वगैरे पॅके करतो या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे आम्ही या सर्व गोष्टीतून हेतुपूर्वक संदेश पाठवीत असतो परंतु बहुतेक वेळा तो नकळतही दर्शविल्या जातो आपण मिश्र संस्कृती अर्थातच क्रॉस सांस्कृतिक महत्त्व सुद्धा समजून घेतले पाहिजे त्याच वेळी आम्हाला आढळले की रंगांचा प्रभाव एखाद्या संस्कृतीवर होतो एखाद्या संस्थेमध्ये तसेच कॉर्पोरेट ओळख रंगाच्या मदतीने तयार केली जाऊ शकते नॅटली बॉयड यांनी युनायटेड स्टेट्स मध्ये व्यवसाय पॅकेजिंग साठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट रंगाच्या सांस्कृतिक संघटनांवर भाष्य केले आहे लाल नारिंगी पिवळे इत्यादिरासारखे उबदार रंग चिंता भूकउत्तेजित करतात म्हणूनच फास्ट फूड साखळी वारंवार लाल आणि पिवळ्या रंगाचे संयोजन निवडतात कारण हे रंग भूक वाढवतात दुसरीकडे थंड रंग एक सुखदायक प्रभाव तयार करतात आणि ते विचारांना उत्तेजन देतात आणि म्हणूनच त्यांना रेस्टॉरंट्सची सजावटीच्या अंतर्गत भागात प्राधान्य दिले जाते आमची रंगाची निवड इतर लोकांबद्दलचा आमचा दृष्टीकोन आणि त्याच वेळी आपल्या आसपासच्या रंगांचा आपल्या मनावरही प्रभाव पडतो आमच्या आसपासच्या वातावरणात कार्यस्थळी सौंदर्यकारक आणि डोळ्यांना हवेहवेसे रंग असल्यास आहेत आणि आमच्यात सकारात्मक उत्तेजन निर्माण करतात आणि ते कार्यालयीन वेळेत कामांमध्ये आपले लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात अयोग्य रंग निवडल्यामुळे कर्मचार्यांवर केवळ डोळ्यांचा ताण किंवा डोकेदुखीच उद्भवू शकते आणि थकव्याची भावना सुद्धा प्रोत्साहित होते तसेच मी प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर डेव्हिड लुईस त्यांचा इथे संदर्भात देईल ज्यांनी रंगाचा एक अतिशय रोचक शोध शोधून काढला त्याच्या संशोधनात असे आढळले आहे की जवळजवळ 80 टक्के कर्मचाऱ्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्या सभोवतालच्या रंगाचा त्यांच्या भावनांवर आणि कार्यक्षमतेवर प्रभाव पडतो रंगांचा एक सुनियोजित वापर जो सकारात्मक भावनांना उत्तेजन देण्यास सक्षम आहे आणि या द्वारे कर्मचाऱ्यांना चांगल्या सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण कल्पनांकडे उद्युक्त करण्यास मदत करतो अर्थात रंगांचा मानसिक संबंध असतो आणि त्यांची एक विशिष्ट संप्रेषण मूल्य असतात हे समजण्यास मदत होते उदाहरणार्थ ग्रीन रूममध्ये कार्यप्रदर्शन अधिक आरामशीर वाटतो आणि वेटलिफ्टर्स त्यांचे कार्य निळ्या रंगाच्या जिममध्ये सर्वोत्तम करतात परंतु यापलीकडे व्यावसायिक जगात आमची रंगांची निवड आम्ही आपल्या शरीरावर ठेवत असलेल्या वेगवेगळ्या अॅक्सेसरीजमधून आपण आपले व्यक्तिमत्व आणि इतरांबद्दलचा आपला दृष्टीकोन प्रतिबिंबित करतो यावर विविध रंग मानसशास्त्रज्ञांनी भाष्य केले आहे कामाच्या ठिकाणी योग्य शेड्स म्हणजे योग्य रंगाचे कपडे घालणे महत्वाचे आहे कारण ते आम्हाला आमच्या सहकारींवर तसेच आमच्या मालकांवर विशेष प्रभाव तयार करण्यात मदत करते आणि आपली कारकीर्द वाढवू शकतो हा शोध आम्हाला पुढील तार्किक प्रश्नाकडे घेऊन येतो आणि तो म्हणजे व्यावसायिक संदर्भांसाठी योग्य रंग कोणता असावा गडद रंग प्राधिकरणाची भावना दर्शविते तर फिकट छटा पोहोचण्यायोग्य प्रतिमा दाखवतात या सूचनेनुसार भिन्न निष्कर्ष असले तरी सर्व लिंगांसाठी व्यावसायिक अट्रेससाठी योग्य रंग एकतर काळा किंवा नेव्ही निळा आहे यावर बहुधा एकमत आहेत काही मानसशास्त्रज्ञांनी राखाडी देखील सुचविले आहे परंतु बहुतेक काळ्या किंवा नेव्ही निळाच्या बाजूने आहेत हे रंग अधिकार आणि सामर्थ्य यासारखे वैशिष्ट्यांसह संबंधित आहेत काळा रंग विशेषत अस्तित्वाच्या बाबतीत आक्रमकपणाच्या सकारात्मक खंबीर अर्थाने देखील संबंधित आहे संशोधक आपल्याला असा विचार करण्यास देखील प्रवृत्त करतात की कर्मचाऱ्यांच्या एकसमान ड्रेसच्या रंगामध्ये काही विशिष्ट नाते आहे आणि कर्मचार्यांच्या वर्तनासाठी तसेच विशिष्ट रंगात परिधान केलेल्या कर्मचाऱ्याकडे ग्राहकांचा बघण्याचं विशिष्ट दृष्टिकोन असतो उद्योगधंदे यांनी या संशोधनाचा नेहमीच फायदा घेतला वेगवेगळ्या उद्योगांचे लक्ष्य भिन्न लक्ष आणि संदेश असतात आणि संदेश याद्वारे पूर्ण करू इच्छितात त्यांच्याकडे भिन्न ब्रँड प्रतिमा देखील आहेत आणि एका विशिष्ट संस्थेतही वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या प्रकारचे कर्तव्य पार पाडतात आणि म्हणूनच त्यांना वापरायचे आहे रंग मनोविज्ञानाचा अवचेतन परिणाम आणि खोलवर रुजलेले ट्रिगर करण्यासाठी कामाच्या ठिकाणी लोक कसे वर्तन करतात आणि त्यांच्या निवडी त्नुसार कसे भावनिक प्रतिसाद देतात त्याचा अभ्यास केला जातो कामाच्या ठिकाणी योग्यरित्या वापरले असल्यास रंगांमध्ये कार्यक्षमता आणि सकारात्मकतेची भरीव भावना देण्याची क्षमता देखील असते 1999 मध्ये क्रायटन विद्यापीठाचा अभ्यासामध्ये निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्समध्ये गणवेश परिधान केलेले कर्मचारी शांत वाटले आणि त्यांच्या व्यावसायिक भूमिकेबद्दल आणि क्षमतेबद्दल त्यांना अधिक आशा वाटली एकसमान रंगांची निवड अवचेतन संदेशांचे विशिष्ट संच सांगते उदाहरणार्थ वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर प्रयोगशाळेतील कामगार नेहमीच पांढर्या कपड्यात असतात कारण यामुळे शुद्धीची भावना आणि स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण संघटना याला देखील उत्तेजन देते मॅकडोनाल्डने संबंधित वैशिष्ट्ये कॅप्चर करण्यासाठी पिवळ्या आणि लाल रंगाच्या संयोगाचा वापर केला आहे जिथपर्यंत लाल रंगाचा प्रश्न आहे उत्साह आणि आनंद आणि जवळीक या भावना पारंपारिकपणे पिवळ्या रंगाने व्यक्त केल्या या रंगसंघटना संशोधनाद्वारे समर्थित देखील आहेत हा चार्ट आमच्याकडे वेगवेगळ्या रंगांसह असलेल्या सामान्य संघटना दर्शवितो या केवळ सामान्य समजांवर आधारित नसून वैज्ञानिक संशोधनाद्वारे देखील त्याचे समर्थन केले गेले आहे जरी हा चार्ट प्रबळ मत तसेच वैज्ञानिक संशोधनांचे निष्कर्ष दर्शवितो आम्ही भिन्न रंगाची ज्या प्रकारे व्याख्या करतो त्यामध्ये सांस्कृतिक भिन्नता आहेत चला आता रंगा संबंधी सांस्कृतिक भिन्नता पाहूया चीन मध्ये विविध संस्कृती लाल रंगात वेगवेगळ्या संघटना आहेत हे चांगल्या नशीबाशी संबंधित आहे परंतु बर्याच कोरीयनांसाठी हे अगदी उलट प्रतीक आहे फ्रान्स आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये याला मर्दानी रंग असल्याचे मानले जाते जपानमध्ये ते आनंदाशी संबंधित आहे घाना मध्ये दुसरीकडे हा रंग दु ख एक भावना संबोधित करतो इतर काही आफ्रिकन देशांमध्ये त्याचा संबंध जादूटोणा शी असल्याचे मानले जाते आणि हा मृत्यूचे प्रतीक आहे संशोधकांना असेही आढळले आहे की संबद्ध परिस्थितींमध्ये लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेले लोक अधिक आकर्षक असल्याचे मानले जाते तथापि उपलब्धि परिस्थितीत लाल नकारात्मक किंवा टाळणारा प्रतिसाद संबद्धआहे हे आमची क्षमता असलेल्या बौद्धिक मूल्यमापन उपलब्धी संदर्भात देखील सांगितले जाते जेथे लाल अपयशाशी निगडीत असते आणि हिरवा रंग यशाशी संबंधित असते हे निष्कर्ष असूनही आम्हाला आढळले आहे की लाल लोकांच्या मनात सामान्य संघटना आहेत जी ऊर्जा आणि उत्कटतेने स्पष्ट असते आणि बर्याचदा विपणन धोरण म्हणून वापरली जाते मी येथे रेबेका ग्रॉसच्या एका अत्यंत मनोरंजक लेखाचा संदर्भ घेईन ज्यांनी ही कल्पना सिद्ध करण्यासाठी विशिष्ट ब्रँड रंग विश्लेषण केले आहे त्यांनी कोम्बीच्या ब्रँडचा उल्लेख केला आहे जे कॅनेडियन हवामानासाठी योग्य हिवाळ्यातील कपड्यांची विक्री करतात करतात त्याची ब्रांड ओळख लाल रंगावरआधारित आहे जो उबदारपणाची भावना तसेच कॅनेडियन ध्वजच्या रंगांच्या संबद्धतेची भावना जागृत करतो तिला स्वीडिश डेमोक्रॅटिक यूथ लीगच्या दृश्य अस्मितेचा संदर्भही दिला जातो ज्याचा राजकीय वापर आणि पारंपारिकतेशी जोरदार बंधन असल्याने त्यांनी लाल रंगाचा वापर केला आहे लाल रंग स्वीडिश डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रतीक आहे शांतता आणि शांती दर्शविण्यासाठी आणि निळ्या रंगाच्या विविध संघटना देखील वापरल्या गेल्या आहेत हा निळा रंग नेहमी आकाशाच्या निळ्या किंवा समुद्राशी पाण्यासारखा निळा अर्थाने संबंधित असते बर्याच देशांमध्ये तो एक मर्दानी रंग म्हणून पाहिले जाते इराण अपवाद आहे जेथे निळा एक अवांछनीय रंग मानला जातो आपल्या मानसशास्त्रात रंग असणार्या सकारात्मक संघटना असूनही आम्हाला असे आढळले आहे की भाषेत ते नकारात्मक अर्थाने संप्रेषण करते निळा रंग एक उदास वृत्ती व्यक्त करते आणि उदासीनता दर्शवते तथापि निळ्याच्या सकारात्मक बाजांचा वापर विपणन धोरण म्हणून केला गेला आहे आणि ज्या विशिष्ट ब्रँडने निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्सचा खूप प्रभावीपणे वापर केला आहे तो वो हिंग जनरल स्टोअर जो दोलायमान निळ्या एकत्रितपणे समृद्ध दृश्य भाषेवर आकर्षित करतो हलका निळा हे आशियातील चमकदार दिवे आणि त्याच वेळी चित्रांवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वापरतात कारण यामुळे डोळ्यांना शांत वाटून बघायला मदत होते आणखी एक उदाहरण म्हणजे लाइफ कोचिंग कंपनी सीगफ्रायडच्या जबरदस्त प्रतिमांचे संप्रेषण आणि नेतृत्व याबद्दल प्रसिद्ध आहे या लाइफ कोचिंगच्या जाहिरातींमध्ये निळा रंग कंपनी व्यावसायिकता तसेच विश्वसनीयता देखील सुचवते विपणन धोरणात हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा देखील वापरल्या जातात तेजस्वी परंतु हलका हिरवा रंग वाढ चैतन्य आणि नूतनीकरण दर्शविते तर हिरव्याविपणन धोरणात हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा देखील वापरल्या जातात तेजस्वी परंतु हलका हिरवा रंग वाढ चैतन्य आणि नूतनीकरण दर्शविते तर हिरव्यागडद रंगाच्या समृद्ध शेड टोन संपत्ती विपुलता आणि प्रतिष्ठा यांचे प्रतिनिधित्व करतात रेबेका ग्रॉस यांनी दोन ब्रँडची उदाहरणे घेतली आहे त्यापैकी एक म्हणजे अल्बाहाका रेस्टॉरंटमधील व्यवसाय कार्ड आहे जे दोलायमान ग्रीन रंग वापरते आणि हे रेस्टॉरंट्स नावाच्या नेमसेक हबशी संबंधित आहे जे निरोगी अन्न सुचवते तिच्याद्वारे नमूद केलेले आणखी एक उदाहरण हेलसिंकी मधील त्यांच्या पथभोजनाच्या उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी कोकोरो आणि मोई ब्रँडिंगशी संबंधित आहे फ्लूरोसंट ग्रीन आशियातील रात्रीच्या बाजारात निऑन दिव्यासारखे ताजेतवाने आणि संप्रेषण करतो अशा परिस्थितीत लोकांची प्रायोगिक अन्नाची अपेक्षा असते काळा हा आणखी एक असा रंग आहे ज्याच्या अनेक संघटना आहेत हे एक्सक्लुसिव्हिटी पॉवर सोफिस्टिकेशन तसेच उच्च अंत तंत्रज्ञानाशी संबंधित आहे दुसरीकडे हे अंत्यसंस्काराच्या वातावरणाशी देखील संबंधित आहे आणि ते दु खाला उत्तेजन देतात विपणन रणनीतींमध्ये हे बर्याचदा धातूचा आणि तकतकीत छटाांमध्ये वापरला जातो जो शक्ती आणि अपवर्जन तांत्रिक क्षमता सुचविण्यासाठी इतर ठळक भिन्न रंगांसह वापरला जातो पांढरा शुद्धता आणि निरागसपणाशी संबंधित आहे आणि त्या ब्रांडचे मार्केटींग जेथे व्यक्तिमत्व साधेपणा शुद्धता आणि पारदर्शकता तेथे यशस्वीरित्या वापरला गेला आहे रंगांमध्ये काही प्रथागत संबद्धता देखील असतात उदाहरणार्थ ब्राझीलमध्ये लोक हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या छटा असणारे कपडे परिधान करण्याचे टाळतात कारण हे रंग आहेत ब्राझीलचा ध्वजामध्ये आहेत आणि म्हणून ब्राझीलमधील लोकांना ते दैनंदिन जीवनात वापरायचे नाही हा सराव अमेरिकेच्या प्रथेपेक्षा अगदी वेगळा आहे जिथे ध्वजांचे रंग कोणत्याही प्रकारच्या उत्पादनावर घालता येतो त्याच वेळी रंगांमध्ये धार्मिक प्रतीकवाद देखील असतात उदाहरणार्थ हिंदू धर्मात भगवा रंग पवित्र मानला जातो तर हिरवा रंग इस्लाम मध्ये पवित्र मानले व्यावसायिक संप्रेषणाच्या संदर्भात आम्हाला त्यातील रंग संदर्भ सिद्धांत देखील पहावा लागेल जो रंग आणि मनोवैज्ञानिक कार्याचे विस्तृत मॉडेल आहे ते रंग आणि त्याचा प्रभाव जाण आणि वर्तन यांच्यातील संबंध स्पष्ट करतात आणि भाकीत करतात या सिद्धांतानुसार रंग हा एक गैर लॅझिकल दृश्य उत्तेजन आहे जो प्रतीकात्मकपणे एखाद्या विशिष्ट रंगात असलेल्या व्यक्तीबद्दल विविध प्रकारची माहिती देऊ शकतो हे वेगवेगळ्या अर्थांशी देखील संबंधित आहे ज्यांचे मानसिक प्रासंगिकता आहे आणि हे प्रासंगिकता रंगांच्या मूलभूत मूल्यांपेक्षा तसेच सरलीकृत आणिआनंद आणि अप्रियतेचे वरचे मूल्यांकन त्याचाही पलीकडे जाते आपला मेंदू जवळजवळ त्वरित आणि स्वयंचलितपणे त्यावर प्रक्रिया करण्यात सक्षम आहे देहबोली च्या पैलू विषयी बोलणार्या एका अत्यंत रंजक संप्रेषण पुस्तकाचा मी संदर्भ घेईन हे जॉन गेगे यांचे आहे पुस्तकाचे शीर्षक " कलर ऍन्ड कल्चर प्रॅक्टिस ऍन्ड मीनिंग फ्रॉम अंतिक्विटी टू अॅबस्ट्रॅक्शन आणि ते 1999 मध्ये प्रकाशित झाले ज्यात त्याने सुचविले आहे की रंग एक अखंड ऐतिहासिक घटना आहे ज्याचा अर्थ ज्याप्रमाणे भाषेमध्ये विशिष्ट संदर्भ आणि अनुभव असतो त्याप्रमाणे लावला जातो इलियटआणि मायर सारखे इतर सिद्धांतवादी असेही सुचवले आहे की विशिष्ट रंगाचा अर्थ ज्या संदर्भात किंवा ज्या वातावरणाला सामोरे गेले आहे त्यापासून विभक्त असू शकत नाही आणि हा एक संदर्भ आहे जो रंगाबद्दलच्या आमच्या समजांवर परिणाम करतो आणि अतिरिक्त समज आणि माहिती देतो उदाहरणार्थ ऑब्जेक्टचा आकार आणि पोत ज्यामध्ये रंग दिसतो एखाद्या विशिष्ट वातावरणात या वस्तू ठेवणे इत्यादी वरून एका विशिष्ट रंगाचे अतिरिक्त अर्थ देखील प्रदान करते तथापि आम्ही असे म्हणू शकतो की रंगांचा आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो आणि तो आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल इतरांना सूचना देतात सकाळी क्षणात आपण डोळे उघडल्याबरोबर आपल्या मेंदू सुमारे सात दशलक्ष रंगांनी भरला असतो विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण काही रंग आपल्याला डोकेदुखी देखील देऊ शकतात एकदा आपल्याला रंगांमागील मानसशास्त्र समजले की आपण जगाकडे जाण्यासाठी अधिक सक्षम असाल मूलभूत रंग समजून घेतल्यास आपण एक चांगले विक्रेता म्हणून अधिक विक्री वाढवू शकता लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि स्वत ला अधिक आकर्षक बनविण्यासाठी आपण विशिष्ट रंगांची शक्ती वापरू शकता रंग मानसशास्त्राचे ज्ञान असल्यास दुसर्या व्यक्तीला फक्त त्यांच्या कारचा रंग पाहून त्याचे व्यक्तिमत्व समजण्यास देखील मदत करू शकते जरी आपण साथ मिलियन वेगवेगळ्या रंगांमध्ये जग पाहत बसलो तरीही बहुतेक लोकांना मूड आणि खरेदीचे निर्णय घेताना रंग कसे प्रभावित करतात याचा अगदी थोडासा सुगावा सुद्धा नसतो विशिष्ट रंग परिधान करून आपण लोकांना आपल्याला विविध परिस्थितींमध्ये यशस्वी होण्यास मदत करू शकतो उदाहरणार्थ उद्या आपल्याला एक मुलाखत घ्यायची आहे याची कल्पना करा आणि आपल्याला खरोखर नोकरी हवी आहे परंतु आपल्या मुलाखतीच्या आधी आणि नंतर अर्जदारांची एक लांब यादी आहे आता निळा रंग निष्ठा आणि विश्वास याचे प्रतीक आहे म्हणून मुलाखत देताना निळा पोशाख परिधान करावा कारण यामुळे व्यवस्थापकाला नकळतपणे तुमच्यावर अधिक विश्वास वाटेल कल्पना करा की आपल्याकडे एक प्रमुख व्यवसाय करार किंवा इतर काही महत्त्वाचा कार्यक्रम आहे अशावेळी निळा पोशाख परिधान केल्यामुळे आपणअधिक विश्वासार्ह वाटतो आणि व्यवसाय करार आपल्या पक्षात येण्याची शक्यता जास्त असते रंग आपल्यासाठी काय करू शकतो याचे हे फक्त एक उदाहरण आहे दुसरा मुख्य रंग काळा आहे आणि हे फारसे रोमांचक वाटत नसले तरी त्याचा निरीक्षकावर मानसिक प्रभाव पडतो काळ्या रंगामागील मानसशास्त्र असे सांगते की ते सामर्थ्य आणि अधिकार प्रतिबिंबित करते पण यामुळे आपण पापी किंवा वाईट असल्याचे दिसून येईल जेव्हा तुम्हाला अशा मुलींना आकर्षित करायचे आहे ज्याला अधिकृत पुरुषासह राहणे आवडेल तर आपली अलमारी काळ्या कपड्यांनी सुशोभित करण्यास विसरू नका ब्लॅकवर स्लिमिंग प्रभाव देखील असतो आणि याच्या परिधान यामुळे वजन जास्त असलेले लोक चमत्कारिक रित्या स्लिमर दिसतात मुख्य रंग आणि त्यांच्या मागील मानसशास्त्राचे ज्ञान दुसर्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व वाचण्यासाठी कसे वापरले जाऊ शकते हे आपल्याला माहित असले पाहिजे एकदा आपण मानसशास्त्राचा दीर्घकाळ अभ्यास केला की की एखाद्या व्यक्तीच्या सभोवतालचे रंग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगू शकतात गुप्त म्हणजे त्याच्या मालकीच्या कार कपडे आणि गॅझेटकडे लक्ष आहे उदाहरणार्थ जिममध्ये जा आणि 15 वेगवेगळे लोक पहा जे सर्व त्यांच्या व्यवसायाबद्दल मजबूत आणि निरोगी आयुष्य मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत रंगांचा या ज्ञानाशिवाय आपण कधीही त्यांचे आयपॉड घड्याळ शूज किंवा पाण्याच्या बाटल्या यांचा रंगावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल या वस्तू काय सांगतात याचा विचार करू शकत नाही आणि म्हणूनच यास देहबोलीच्या संप्रेषण पैलूंचा उदयोन्मुख परिमाण समजला जातो मी चर्चेसाठी आणखी एक पैलू घेईन ते म्हणजे ओल्फॅक्टिक्स म्हणजे वास आणि गंध यांच्या माध्यमातून संवाद तो देहबोलीचा एक दुर्लक्षित आणि कमी अभ्यास पैलू आहे आणि त्याचे महत्त्व नुकतेच जाणवले जात आहे आमच्या सामाजिक कार्यामध्ये अत्तराची विशिष्ट भूमिका असते आणि त्याला मानसिक महत्त्व देखील असते या पलीकडे जाऊन आपण असे म्हणू शकतो आनंददायी वास किंवा सुगंध इतरांना आकर्षित करतात परंतु अप्रिय वास इतरांना दूर करतात परंतु एखाद्या विशिष्ट वाच किंवा सुगंध आनंददायी आहे कि अप्रिय आहे हे निदान करणे सोपे नाही आपल्या स्मृतीमध्ये हे नेहमीच या विशिष्ट सुगंधाचा विशिष्ट संबंध असतो आमच्या जुन्या आठवणी बर्याचदा काही वासांशी संबंधित आहेत आणि एका विशिष्ट वासाची पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा जुन्या काळात वाहून नेऊ शकते जर त्या वासाचा नुकताच संबद्ध असेल तर तो अनुभव आम्ही संपूर्णपणे आपल्या स्मृतीत ठेवतो गंध चेतावणी देणारी प्रणाली म्हणून देखील कार्य करू शकतो काही संस्कृतींमध्ये गंधाचे इतरांपेक्षा जास्त जाणीव असते आणि हे आम्हाला संवेदनशीलतेकडे आणते बर्याच विकसनशील देशांमध्ये वासांच्या आमच्या कौतुकात देखील सांस्कृतिक फरक आहेत सहसा असे आढळले आहे की लोक शरीराच्या गंध आणि गंधाने अस्वस्थ असतात आणि म्हणूनच कृत्रिमरित्या तयार केलेले सुगंध वापरण्यावर ते बरेच पैसे खर्च करतात एक अभ्यास आम्हाला सांगतो की अमेरिकेत बरेच लोक असे मानतात की शरीराचा गंध आक्षेपार्ह आहे आणि ज्याच्या शरीराचा तीव्र वास येत असेल अशा माणसाशी बोलणे किंवा संवाद साधणे ते नेहमी टाळतात आणि म्हणूनच आम्हाला मदत करणारी सुगंध कोलोनेस डीईओ ऑफ्टरशेव्हसची खूप मजबूत बाजारपेठ आहे जी नैसर्गिक शरीराच्या गंधांवर मात करण्यास मदत करतात याउलट आम्हाला आढळले आहे की अरबी देशांमध्ये शरीराच्या गंधांना अधिक चांगली मान्यता आहे आणि ते नैसर्गिक भाग मानले जातात गंधाच्या दृष्टीने आमची प्राधान्ये सार्वत्रिक नाहीत आणि म्हणूनच देहबोलीच्या संकेताच्या अन्य स्पष्टीकरणांसारखेच आहेत ओल्फॅक्टिक्सचा आंतर सांस्कृतिक संवादावर परिणाम होतो आणि तसेच इतर लोकांशी संवाद साधण्यात आमची इच्छा बदलू शकते आपल्या अतरावर आपल्या नैसर्गिक शरीराच्या गंधाचा परिणाम होतो तसेच आमच्या सवयीवर आमच्या स्वच्छतेच्या अटी आणि परफ्यूम किंवा डीईओच्या विशिष्ट वासाचा वापर त्याचा परिणाम होतो घाम येण्यासारख्या काही क्रियाकलापांवर देखील त्याचा परिणाम होतो आमच्या आरोग्यावरही त्याचा प्रभावही पडतो कारण विशिष्ट आजारांमध्ये गंध असतो परंतु गंध हा केवळ एक जैविक आणि मानसिक अनुभव नाही तर तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक इंद्रियगोचर अनुभव देखील आहे हे आमचे प्राधान्य तसेच प्रतिकूलता निर्धारित करते आणि आमच्या सामाजिक पोझिशन्स आर्थिक वर्ग स्थिती आणि सामर्थ्य याबद्दल निश्चित संकेत देतात उदाहरणार्थ महाग परफ्यूम कोलोन किंवा आफ्टरशेव्ह परिधान केल्याने एखाद्याच्या स्थिती आणि संपत्ती विषयी विशिष्ट गोष्टीचे संकेत मिळू शकतात दुसरीकडे घामाचा तीव्र वास एखाद्या व्यक्तीस कमी आर्थिक स्थितीचा आहे आणि त्याने बरेच कष्टाचे काम केले आहे असे सूचित करतो अशा प्रकारे देहबोलीचा चांगला ठसा तयार करण्यासाठी गंध प्रभावीपणे वापरला जाऊ शकतो एखाद्या गंभीर परिस्थितीत एखाद्या विशिष्ट संदर्भात सकारात्मक वास सकारात्मक दृष्टिकोन बनवू शकतो हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की पाश्चात्य कल्पना की सुगंध सौंदर्यात्मक आणि आनंददायी आहेत ही सार्वत्रिक नाही संशोधकांनी या संदर्भात काही अतिशय मनोरंजक सवयी आणि प्राधान्ये याकडे लक्ष वेधले आहे इथिओपियामधील एक विशिष्ट विभाग जो गुरे पाळतो त्यांना गायींचा वासपेक्षा सुगंधित कोणतीही सुगंध नाही कांद्याची शेती करणाऱ्याला कांद्याची सुगंध ही सर्वात आकर्षक सुगंध आहे आणि सर्वत्र तळलेले कांदे त्यांच्या शरीरासाठी अत्यंत इच्छित परफ्यूम आहे आफ्रिकन बुशमनसाठी सर्वात आवडता सुगंध पावसाचा असतो आणि तो त्यांना आढळले की पाश्चात्य चव मध्ये सूक्ष्मतेचा अभाव आहे अरबी संस्कृतींमध्ये सुगंध आणि अत्तरे वापरण्यासंबंधित एक अतिशय जटिल सौंदर्यशास्त्र आहे स्त्रिया त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना सुगंधित करण्यासाठी विविध प्रकारच्या सुगंधांचा वापर करतात परंतु या परफ्यूमचा उपयोग महिलां इतर महिलांसोबत किंवा कुटुंबातील जवळच्या सदस्यांसोबत अशा प्रकारच्या खाजगी परिस्थितीतच करतात सार्वजनिक किंवा पुरुषांच्या सहवासात परफ्यूम घालणे व्यभिचार करणार्या स्त्रीचे संकेत मानले जाते हा पैलू जेलेना जोर्डजेव्हिक फ्रेंच क्लिनिकल न्यूरोसायचोलॉजिस्ट यांनी खूप संक्षिप्तपणे ठेवला त्या म्हणतात सुगंधाच्या मूलभूत प्रक्रियेवर ही ही आपण कोठून आलोय आणि आपल्याला काय माहिती आहे याचा प्रभाव असतो वैयक्तिक गंधची गुंतागुंत इतर अनेक संस्कृतीं प्रणाली मध्ये अत्याधुनिक वर्गीकरणाचा विषय आहे इथे मी एका विशिष्ट शोधा चा संदर्भ घेऊ इच्छिते यामध्ये अॅमेझोनियन देसाना समुदायाचे सरासरी सदस्य सहजतेने सूचित करतो की एखाद्या व्यक्तीची अद्वितीय गंध वेगवेगळ्या वासांचे संयोजन आहे त्यांच्याद्वारे वापरलेला शब्द ओमा सेरीरी आहे आणि तो नैसर्गिक वैयक्तिक वासाचे संयोजन आहे आणि यात खाल्लेल्या अण्णाच्या गंध भावनांनी उद्भवलेल्या गंध आणि नियतकालिक गंध जे सुपिकतेशी संबंधित आहेत यांचा समावेश आहे वैयक्तिक शरीराची गंधच्या घटकांचे मूल्यांकन वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे आणि ते पाश्चात्य शास्त्रज्ञांप्रमाणे नाही देसाना या प्रक्रियेमध्ये सामील असलेल्या या वासांचे मिनिट आणि स्पष्ट तपशीलवार वर्णन करण्यास देखील सक्षम आहेत उद्योगधंदे सुद्धा वास आणि गंध यांच्या वर आधारित आहे आणि म्हणूनच बाजारपेठेमध्ये ते विविध प्रकारच्या परफ्यूम कोलोनेस फवारण्यांच्या जे आमच्या घराला सुरक्षित आणि सुगंधी करण्यासाठी आपण वापरतो याची बरीच मागणी आहे जपानमध्ये विशेषतः कामाच्या ठिकाणीही सुगंध वापरला जातो आर्किटेक्चरल अँड कन्स्ट्रक्शन फर्म शिमीझू संगणकीकृत तंत्रद्वारे वातानुकूलन नलिकाद्वारे वातावरण सुगंधित करण्याचे तंत्र विकसित केले आहे जने करून कर्मचार्यांची कार्यक्षमता वाढविली जाऊ शकते आणि तणाव पातळी कमी केली जाऊ शकते जाहिरातदारांचा असा विश्वास आहे की गंध महत्त्वपूर्ण आहे आणि ब्रिटिश स्टोअर नैसर्गिक वास जसे ताजे वाळवलेले तागाचे कापड चॉकलेट किंवा एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये कस्तुरी म्हणून वापरतात त्यामुळे त्यांचे ग्राहक आनंदी आणि सकारात्मक राहतील यावरून आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो किंवा चा मध्ये किंवा गंधा मध्ये एक प्रकारची व्यवसायिक उपस्थिती आहे हे आपल्याला आपल्या शारीरिक स्वरुपाची आणि कृत्रिम वस्तूंच्या चर्चेत आणते जे नेहमी संदेश प्रसारित करीत असतात आपली देहबोली तसेच आपले स्वरूप बरेच काही प्रकट करते आपल्यापैकी बहुतेक दुसऱ्या व्यक्तीचा शारीरिक देखावा आणि देहबोली प्रथम लक्षात घेतात आणि आणि त्या व्यक्तीविषयी इतर काहीही समजणे आधी आणि आमची प्राथमिक विचारसरणी या दोन बाबींवर आधारित असते अचूक पोशाख आणि योग्य साहित्य सामग्री किंवा अलंकार आम्हाला विशिष्ट आणि लक्ष्यित निकाल साध्य करण्यास मदत करतात ते आम्हाला विपुल संदेश पाठविण्यास आणि दर्शकावर विशिष्ट ठसा तयार करण्यात मदत करतात त्याच वेळी या संदर्भातील आमची स्थिती आणि आमच्या आवडी निवडी आमच्या सामाजिक आर्थिक गोष्टींबद्दल संकेत देतात तथापि ही कल्पना व्यवसाय आणि व्यावसायिक जगाच्या पलीकडे विस्तारते प्रत्यक्षात असे दिसते की समाजातील वेगवेगळ्या विभागांना देखावा आणि कलाकृतींचा वापर या संबंधित त्यांची स्वतःची प्राधान्ये आहेत त्या विषयासाठी सॉकर प्लेयर किंवा दुचाकी चालक किंवा राजकीय नेते आणि यांचे सहयोगी यांचे ड्रेस कोड केस यांना तुलनात्मक समजून घेतल्यामुळे आपल्या आपल्या शारीरिक स्वरूपाचे महत्त्व सांगता येते आणि विशिष्ट प्रकारचे व्यक्तिमत्त्व तयार करताना कलाकृतींचा वापर येतो या प्रकरणांचा पारंपारिकपणे मानववंशशास्त्रज्ञ आणि वर्तन वैज्ञानिकांनी अभ्यास केला होता परंतु आता सांस्कृतिक आणि व्यवसाय संप्रेषणातही ते घेतले जात आहेत याचा अभ्यास करण्याचे प्राथमिक कारण या कल्पनेवर आधारित आहे की आमचे सामान आमच्या स्वाभिमान भावनाचे प्रतीक आहेत आम्ही परिधान केलेले कपडे आम्ही निवडलेला सेल फोन कव्हर आम्ही वापरत असलेले पाकीटआमच्याकडे असलेले सनग्लासेस टॅटू जे आमच्याकडे आहे किंवा नाही यातून आपण आपल्या आवडीनिवडी आणि निर्णय यांच्याशी संवाद साधू शकतो जे खरे तर आपल्या भावनांवर आधारित ते आमचे लिंग स्थिती आर्थिक स्थिती व्यक्तिमत्व तसेच विशिष्ट गट किंवा विशिष्ट संप्रदाय विषयी आमचे संबद्धता प्रगट करतात सर्वसाधारणपणे असे म्हटले जाऊ शकते की आपण वापरत असलेल्या गोष्टी चांगल्या आणि सुस्थितीत असणे आवश्यक आहे खराब झालेला मळलेले शूज आणि विस्कटलेली ब्रिफकेस यामुळे आपला अव्यवस्थितपणाच दिसत नाहीत तर आपण असे व्यक्तिमत्व आहो ज्या गोष्टी दुर्लक्षित करतो असे निदर्शनास येते आपण या गोष्टींची योग्य काळजी न घेतल्यामुळे सहजपणे असा संदेश देतो की की आपण एक आळशी व्यक्ती आहोत आणि या अव्यवस्थित गोष्टींकडे लक्ष देत नाही तर शारीरिक स्वरूपामुळे आणि आपण वापरत असलेल्या गोष्टींमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल इतर लोकांना मत तयार करण्यास सक्षम करते तथापि आपल्या निवडींमध्ये वातावरणानुसार योग्य मूलभूत घटक असले पाहिजेत इथे वातावरणाचा अर्थ ज्या ठिकाणी संप्रेषण होते ते ठिकाण त्यासाठी भिन्न सांस्कृतिक मूल्ये त्यातील फरक आणि त्यांच्यासाठी योजना त्याकडे आमची संवेदनशीलता आणि एक सहानुभूतीशील नियोजन आणि विशिष्ट जागरूकता आवश्यक आहे अॅक्सेसरीजला त्यांची स्वतःची भाषा असते कपड्यांना देखील त्यांची स्वतःची भाषा असते उदाहरणार्थकश्मीरी आणि कॉटन पोशाख सूचित करतात की परिधान करणारा सुसंस्कृत आहे आणि एक चांगली व्यक्ती आहे लेदर सारख्या कठोर सामग्रीचे पोशाख लढाई आणि दृढनिश्चय सूचित होते जे विशिष्ट व्यवसायात स्वागतार्ह नाहीत आम्ही परिधान केलेल्या शूजचे प्रकार देखील विशिष्ट राजकारण एक विशिष्ट स्थिती तसेच वय आणि फॅशन अर्थ सूचित करतात एक अभ्यास असे दर्शवितो की एक व्यावसायिक पोशाख आणि देखावा आत्मविश्वास वाढवते आणि लोकांना व्यापक दृष्टीकोन प्रदान करते आता देहबोली च्या अखत्यारीत येणारी आणखी एक बाब ज्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे तो म्हणजे टॅटू टॅटू शरीर भाषेचे विशिष्ट प्रकार दर्शवितात ते आपल्या शरीराची कायमस्वरूपी सजावट करतात जी सहजपणे काढली जाऊ शकत नाही आणि म्हणूनचत्याला बर्याचदा स्वत ची ब्रँडिंग असे म्हटले जाते एक चित्र जो बोलतो आणि तरीही त्यांना सहज उत्तर दिले जाऊ शकत नाही ते तिथे काय आहे ते ठामपणे प्रतिपादन करतात आणि एक प्रकारे आपल्या शरीरात गोठलेले असतात काही संशोधकांनी असे सुचविले आहे की फॅशन आणि अँटी फॅशन यांच्यात फरक असणे आवश्यक आहे त्यांच्या मते फॅशनची वैशिष्ट्ये सतत आणि पद्धतशीरपणे बदलली जाणे आवश्यक आहे दुसरीकडे अँटी फॅशन तुलनेने पुराणमतवादी आहे आणि ती खूप बदलप्रतिरोधक आहे सामान्यत टॅटू अँटी फॅशन श्रेणीमध्ये ठेवले जातात ते सामाजिक आणि सांस्कृतिक संबद्धता आणि स्थिरता यावर एक भ्रम निर्माण करतात हे सर्व बोलल्यानंतर मी त्याचा पुनरुच्चार करेन की प्रभावी संप्रेषणासाठी संदर्भ ओळखणे आवश्यक आहे आम्हाला कोणता संदेश नक्की सांगायचा आहे त्याचे प्राप्तकर्ता कोण आहेत आणि कोणत्या प्रकारचे प्रभाव त्यांच्यात निर्माण होईल मी आमचे महान नेता आपल्या देशाचे जनक महात्मा गांधी यांचे संदर्भ घेऊ इच्छित अर्ध्या नग्न फकीर म्हणून पाश्चात्य माध्यमांद्वारे बर्याचदा त्यांची थट्टा केली जात असे पण अशा प्रकारे पोशाख केल्याने आपल्या देशातील जनतेशी त्यांचे भावनिक बंद आहेत आणि त्यांनी खरोखर त्यांचे प्रतिनिधित्व केले हे सिद्ध होते या विशिष्ट सहानुभूतीनुसार लोकांबद्दल असलेली सहानुभूती समजण्यापेक्षा कोणतही फॅशन सेन्स मोठी असू शकत नाही या मुद्द्यावर मी माझ्या देहबोली च्या चर्चा थांबू इच्छितो आमच्या पुढील मॉड्यूलमध्ये मी देहबोली संप्रेषणाच्या काही अन्य उदयोन्मुख बाबी विचारात घेईल धन्यवाद